सुस्वागतम विद्यार्थ्यांनो गेल्या वर्गात आपण अकाउंटिंग च्या तीन शाखांच्या विकासाबद्दल बोलत होतो मी तुम्हाला फायनान्शिअल अकाउंटिंग जी तुम्हाला पूर्वीपासून ठाऊक आहे त्याबद्दल थोडक्यात बोललो आणि कॉस्ट अकाऊंटिंगचा विकास कसा झाला याबद्दल बोललो आपण कॉस्ट अकाउंटिंग बद्दल थोडी चर्चा केली ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्रातील स्पर्धेमुळे निर्माण झालेली जागतिक आव्हाने काय आहेत या आव्हानामुळे किंमत निर्धारित करण्यासाठी खर्च हा पायाभूत असल्याकारणाने कंपन्यांना खर्च कमी करण्याबाबत समर्पक उत्तरे शोधावी लागली आणि 1930 च्या जागतिक मंदी नंतर तुम्ही कुठेतरी वाचलं किंवा ऐकला असेल या समस्या खूपच भयानक होत गेल्या यामुळे लोकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर खूप वाईट परिणाम झाला दुसरीकडे कंपन्यांना अशाप्रकारची मंदी येईल असा विचार देखील केला नसल्याकारणाने ज्यामध्ये लोकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम झाला त्यामुळे अशा मंदीच्या परिस्थितीतून जात असताना येथे लोकांची खरेदी करण्याची क्षमता कमी झाली ते त्यांच्या उत्पादनांच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी उत्पादनाच्या किमती कमी करण्याचे किंवा खर्च कमीत कमी करण्यासाठी किंवा किंमत कमीत कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र शोधण्याचा विचार देखील केला नाही म्हणून कंपन्यांना आपली बाजारातील पातळी पूर्वपदावर आणण्यासाठी आणि बाजार परत मिळण्यासाठी त्यांच्या उत्पादनाचा खर्च व सेवांचा खर्च कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र व त्यासोबत इतर तंत्रे शोधून काढणे अत्यंत गरजेचे होऊन बसले 1930 च्या जागतिक मंदीमुळे फायनान्शिअल अकाउंटिंग नंतर अकाउंटिंग च्या इतर शाखांचे शोध लावणे हे संशोधन क्षेत्रातील लोकांना गरजेचे झाले त्यातून कॉस्ट अकाउंटिंग हे क्षेत्र उदयास आले किंवा शोधून काढले गेले विविध उत्पादनांचे व सेवांचे खर्च हे कसे मोजावे याचे उत्तर कॉस्ट अकाऊंटिंग मधून मिळू शकते आणि हे खर्च उत्पादनांचे किंवा सेवांचे मूल्य निर्धारण करताना नक्कीच उपयोगी येतात म्हणून 1930 नंतर आपल्याकडे फायनान्शिअल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग आल्याने उद्योग पुन्हा आपल्या पायावर उभे राहू लागले जशीजशी लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढत गेली तसे कंपन्यांना आपल्या उत्पादनांचे खर्च कमी करण्यात खूप रस आला त्यानंतर आपल्याला मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग मिळाली मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग कशी अस्तित्वात आली असेल बरे 1950 च्या दशकात मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग ह्या अकाउंटिंग च्या एका शाखेचे जी उद्योगातील निर्णय प्रक्रियेत मदत करणारी शाखा म्हणून विकास झाला 50 च्या दशकाच्या सुरुवातीला उद्योगांमध्ये स्पर्धा वाढली जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले कंपन्या एका बाजारातून दुसऱ्या बाजाराकडे वाटचाल करू लागल्या अशा बहुराष्ट्रीय कंपन्या एका बाजारातून दुसऱ्या बाजारा कडे गेल्याने सेवा स्पर्धात्मक झाल्या उत्पादने स्पर्धात्मक झाली ज्या घरगुती कंपन्या एकाच बाजारांमध्ये किंवा देशांतर्गत बाजारांमध्ये कामकाज करत होत्या त्यांना स्पर्धेमध्ये टिकणे अवघड होऊ लागले या तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी आणि स्वतःचे वैविध्य कायम ठेवण्यासाठी या स्पर्धेवर कशी मात करायची याचा शोध लावणे कंपन्यांना क्रमप्राप्त झाले भविष्यकाळात उत्पादनाबद्दल पुरवठ्या बद्दल उत्पादनाच्या किंमती बद्दल किंवा ग्राहकांच्या आवडी निवडी बद्दल काय होईल याची कल्पना कशी करायची अशाप्रकारे समस्यांमुळे तीव्र स्वरूपाच्या स्पर्धेमुळे मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग ही अकाउंटिंग ची नवी शाखा विकसित झाली ही अकाउंटिंग ची तिसरी शाखा आहे आता आपण मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग काय आहे याबद्दल चर्चा करू जसे मी तुम्हाला सांगितले की बाजारा मधल्या विविध समस्या व तीव्र होणारे स्पर्धात्मक बाजार यामुळे मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग या नव्या शाखेचा विकास झाला मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग आपल्याला फायनान्शिअल अकाउंटिंग मध्ये तयार झालेली माहिती तसेच कॉस्ट अकाऊंटिंग मध्ये तयार झालेली माहिती वापरून त्यासोबत निर्णय घेण्याचे विविध तंत्रे एकत्रित करून किंवा एका जागी करून उपलब्ध माहितीचा पुरेपूर उपयोग कसा करावा यात मदत करते मॅनेजमेंट अकाऊंटिंग मध्ये निर्णय घेण्याची वेगवेगळी तंत्रे आहेत उदाहरणार्थ प्लॅनिंग ची प्रक्रिया सविस्तरपणे शिकणार आहोत आपण वेगळे अर्थसंकल्प तयार करतो या प्रकारच्या अर्थसंकल्प वरून निर्णय कसे घ्यायचे हे आपण शिकणार आहोत आपल्याकडे स्टँडर्ड कॉस्टिंग मार्जिनल कॉस्टिंग एक्टिविटी बेस कॉस्टिंग यासारखे तंत्र तसेच व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियांमध्ये वापरले जाणारे पायाभूत असे कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट हे आहे कॉस्ट शीट कसे तयार करायचे कॉस्ट स्टेटमेंट कसे तयार करायचे कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट मध्ये गणना केलेल्या विविध प्रकारच्या खर्चांचा व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेत कसा उपयोग करायचा मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मॅनेजमेंट अकाऊंटिंग मध्ये माहिती तयार करण्याची स्वतःची स्वतंत्रही तत्वे व पद्धती नाहीत ती माहिती कॉस्ट अकाऊंटिंग अंतर्गत तयार केलेली असते तेव्हा तुम्ही कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट तयार करतात तेव्हा कॉस्ट अकाऊंटिंग अंतर्गत तयार केलेली माहिती वापरतात मी ज्या स्टॅंडर्ड अकाउंटिंग बद्दल बोललो ती कॉस्ट अकाऊंटिंगचा भाग आहे नाकी मॅनेजमेंट अकाउंटिंग त्याचप्रमाणे मार्जिनल कॉस्टिंग सुद्धा मार्जिनल कॉस्टिंग हे एक मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग मधील तंत्र नसून कॉस्ट अकाउंटिंग चा भाग आहे तसेच ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग हे कॉस्ट अकाऊण्टिंग मधील तंत्र आहे मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग मधील नाही पण कॉस्ट अकाउंटिंगची तंत्रे वापरून तयार झालेल्या या माहितीचा उपयोग व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेत कसा करावा हा मोलाचा प्रश्न आहे आणि ते आपण येथे शिकणार आहोत आजच्या कार्यक्षम आयटी प्रणालीमुळे उत्पादनाची माहिती प्रणालीला दिल्यावर ती प्रणाली त्याबद्दल आवश्यक ती माहिती जसे की प्रती नग खर्च एकूण नग आणि प्रत्येक भागाची सविस्तर माहिती यांचे गणन करू शकते त्यामुळे माहिती तयार करणे हे खूप सोपे झाले आहे पण ही माहिती वापरून कॉस्टिंग प्रक्रियेमध्ये कोणत्या घटकांचा खर्च मर्यादेपेक्षा जास्त होतोय आणि तो आपल्याला नियंत्रित करायचा आहे तसेच खर्चाची माहिती उत्पादनांची किंमत निर्धारित करण्यासाठी कशी वापरायची या सर्व तंत्राबद्दल व सांख्यिकी निर्णय प्रक्रियेबद्दल आपण शिकणार आहोत त्यासोबत या तंत्रांचा मॅनेजमेंट अकाऊंटिंग मध्ये जे की अकाउंटिंग ची तिसरी शाखा आहे आपण वापर कसा करणार आहोत हे शिकणार आहोत अकाउंटिंग बद्दल बोलताना प्रथम अकाउंटिंग म्हणजे काय हे पाहू एखाद्या औद्योगिक संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करणे संक्षिप्त करणे माहितीचे विश्लेषण करणे आणि अहवाल तयार करणे ही अकाउंटिंगची व्याख्या होऊ शकते जेंव्हा ही व्याख्या तुम्ही पहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही व्याख्या फायनान्शिअल अकाउंटिंगची आहे कारण जेव्हा एखादी प्रणाली तयार करून तुम्ही फायनान्शिअल माहिती गोळा करता ही माहिती अकाउंटिंग च्या वेग वेगळ्या पुस्तकांमध्ये नोंदवता जसे की जर्नल लेजर आणि ट्रायल बॅलन्स म्हणजे संक्षिप्त करता जर्नल तयार करणे लेजर तयार करणे आणि शेवटी ट्रायल बॅलन्स तयार करणे म्हणजेच संक्षिप्त रूप देणे होय ट्रायल बॅलन्स म्हणजे काय तर ट्रायल बॅलन्स म्हणजे सर्व व्यवहारांचा सारांश किंवा संक्षिप्त रूप होय शेवटी तयार केले जाणारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हेसुद्धा आर्थिक व्यवहारांचे संक्षिप्त रूप असते ह्या सर्व व्यवहारांचे विश्लेषण करणे अहवाल तयार करण्यासाठी आपण हे व्यवहारांचे संक्षिप्त रूप तयार करतो या व्यवहारांच्या विश्लेषणासाठी संक्षिप्त रूपाचा उपयोग करून विविध गुणोत्तरे तयार करतो कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करतो फंड फ्लो स्टेटमेंट तयार करतो त्यानंतर या सर्व माहितीचा अहवाल तयार करून सर्व घटकांना जाहीर करण्यासाठी उपयोग करतो ह्या सर्व घटकांमध्ये उद्योगातील व उद्योगाच्या बाहेरील घटक येतात हे अहवाल शासनाला सादर केले जातात कर विभागाला सादर केले जातात नियामक प्राधिकरण यांना सादर केली जातात प्रक्षेपण संस्थाना सादर केले जातात अंतर्गत घटक जसेकी कर्मचारी भागधारक कर्ज देणारे तसेच ग्राहकांना सुद्धा सादर केले जातात ह्या सर्व क्रिया फायनान्शिअल अकाउंटिंग अंतर्गत येतात म्हणजे सुरुवातीला पूर्ण माहिती तयार करावी लागते ती नोंद घ्यावी लागते नंतर माहिती ला संक्षिप्त केले जाते तिचे विश्लेषण केले जाते आणि ते विविध घटकांना अहवालाच्या स्वरूपात सादर केले जाते विविध घटक जे उद्योगाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे उद्योगाशी संबंधित असतात हे सर्व फायनान्शिअल अकाउंटिंग मध्ये होते मान्य आता अकाउंटिंगच्या माहिती चा वापर कोण करतो ते पाहू वापर करणारे घटक हे मुख्यतः दोन गटांमध्ये म्हणजेच अंतर्गत घटक व बाहेरील घटक असे वर्गीकृत करता येतात म्हणजे आपण ही माहिती का तयार करतो कशासाठी बॅलन्स शीट तयार करतो कशासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो अशा प्रकारच्या संक्षिप्त माहिती शिवाय कोणतेही विश्लेषण शक्य नाही पण बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट चा वापर करून आपण फक्त धोरणात्मक नसलेले निर्णय मर्यादित स्वरूपात घेऊ शकतो यांची मदत अहवालाच्या कालावधी नुसार गेल्या बारा महिने सहा महिने किंवा तीन महिन्याच्या कालावधीत उद्योग कसा राहिल याबद्दल माहिती मिळण्यासाठी होते आता आपण या अहवालाच्या उपयोगाबद्दल बोलू यामध्ये कंपनीचे अंतर्गत घटक जसे की व्यवस्थापक कर्मचारी कंपनीचे दैनंदिन व्यवहार पाहतात हे लोक अहवालातील माहिती अल्पकालीन नियोजनासाठी व नियमित कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरतात अल्पकालीन कारण पूर्वीच्या वेळी आयटी तंत्रज्ञान अविकसित असल्याकारणाने आपण फक्त वर्षातून एकदाच अशी फायनान्शिअल स्टेटमेंट तयार करत होतो बारा महिने पूर्ण झाल्यावरच आपल्याला कळते की आपल्याला नफा झाला की तोटा झाला जर तुम्हाला नफा झाला असेल तर तो नफा पुरेसा आहे का किंवा तो वाढवता आला असता का आणि जर तुम्हाला तोटा झाला असेल तर या तोट्याला नफ्यामध्ये रूपांतरित करता येणं शक्य होतं का हे सर्व मरणोत्तर विसरणार विश्लेषणा सारखे आहे तुम्ही झालेला नफा वाढवू शकत नाही आणि जर तोटा झाला असेल तो नफ्यामध्ये बदलू शकत नाही पण आता आपले आयटी सिस्टिम विकसित झाले असल्याकारणाने आपल्याला सॉफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारे व कार्यक्षम पणे अकाउंटिंग ची माहिती तयार करता येते आणि कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी कालावधीचे फायनल स्टेटमेंट आपण तयार करू लागलो आता आपण एक महिन्यानंतर तीन महिन्यानंतर ची बॅलन्स शीट सहा महिन्यानंतर ची बॅलन्स शीट आणि शेवटी वार्षिक बॅलन्स शीट तयार करतो आपण कमी कालावधीच्या उदाहरणार्थ एक महिन्याच्या किंवा तीन महिन्याच्या बॅलन्स शीट का तयार करतो कारण तीन महिन्याच्या अंती तयार केलेले प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट हे आपल्या उद्योग कसा चालू आहे याबद्दल सांगतात गेल्या तीन महिन्यांमध्ये काय झाले जर गेल्या तीन महिन्यातील प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे नसेल तर ते पुढील तिमाहीमध्ये कसे सुधारता येईल आणि त्यानंतर पुढच्या तिमाहीमध्ये कसे सुधारेल आणि जर तुमच्याकडे ही माहिती असेल तर ती माहिती वापरून आपले निर्णय क्षमता सुधारण्यासाठी उपयोग करू शकाल दुसरा उपयोग म्हणजे ही माहिती वापरून तुम्हाला जे धोरणात्मक निर्णय आहेत जे दीर्घकालीन स्वरूपाचे असतात आणि दैनंदिन स्वरूपाचे असतात असे निर्णय घेण्यासाठी होतो उदाहरणार्थ बाजारा मध्ये कार्यरत असलेल्या चार कंपन्या जर त्यांची उत्पादन क्षमता जास्त असेल आणि ते बाजार संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड झाले असतील तर पाचव्या किंवा सहाव्या बाजारामध्ये देशांतर्गत किंवा देशाबाहेरील बाजारामध्ये विस्तार करावा का हा एक धोरणात्मक व दीर्घकालीन निर्णय आहे तुम्हाला जर एखाद्या बाजारातून दुसऱ्या बाजारामध्ये स्थलांतर करावे का नाही या बाबतीमध्ये अत्यंत संबंधित माहिती जी की दीर्घकालीन स्वरूपाची आहे आणि फक्त तुमच्या अकाऊंट बद्दलची माहिती नसून इतर कंपन्यांच्या अकाऊंटची ची माहिती सुद्धा आवश्यक आहे त्याचप्रमाणे उदाहरणार्थ आपण चार उत्पादन तयार करत आहोत आपल्या आणखी दोन उत्पादन बाजारात आणायचे आहेत हा सुद्धा दीर्घकालीन व धोरणात्मक निर्णय आहे आपण ते करावे अथवा नको हे पूर्णपणे आपल्या सध्याच्या बाजारांमधील सध्याचे चार उत्पादनांच्या प्रदर्शनावर अवलंबून आहे आपण आणखी दोन उत्पादन वाढवावी का जर आपली सध्याच्या बाजारामध्ये पहिली चार उत्पादन कार्यक्षमरित्या प्रदर्शन करत असतील तर आपल्याकडे पाचवे सहावे उत्पादन बाजार करण्यासाठी एक कारण आहे आणि त्यासाठी फायनान्शिअल अकाउंटिंग अंतर्गत उपलब्ध असलेली अकाउंटिंग ची माहिती व फायनान्शिअल माहित गरजेची आहे त्याचप्रमाणे अकाउंटिंग ची माहिती वापरणारे बाहेर घटक सुद्धा आहेत जसे की गुंतवणूकदार भागधारक कर विभाग शासकीय प्राधिकरण आणि वित्तीय संस्था ज्यांना आपले पैसे कर्जाने देण्यासाठी चांगले ग्राहक शोधायचे असतात त्यामुळे फायनान्शिअल अकाउंटिंग मध्ये तयार होणारी माहिती ही अंतर्गत व बाहेरच्या घटकांना अत्यंत उपयुक्त असते हे आपल्याला स्पष्ट झाले आहे चला आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे अकाउंटिंग च्या तीन शाखा म्हणजेच फायनान्शिअल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग बद्दल बोलू 1930 पर्यंत फायनान्शिअल अकाउंटिंग अस्तित्वात होती व कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग अस्तित्वात नव्हती आपण उद्योगांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहार उद्योगाच्या खाते पुस्तकांमध्ये नोंदवत होतो त्यात तो व्यवहार जर्नलमध्ये नोंद घेत होतो त्यानंतर लेजर मध्ये व नंतर ट्रायल बॅलन्स मध्ये नोंद घेत होतो त्यानंतर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये घेत होतो यावर सतराव्या शतकापासून ते एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांपर्यंत आपले कामकाज चालून गेले पण 1930 च्या जागतिक महामंदी ने आपल्याला उत्पादनाच्या खर्चामध्ये लाक्षणिक दृष्ट्या घट आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र विकसित करण्यास भाग पाडले त्यामुळे आपण अकाउंटिंग ची नवीन शाखा म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग हे विकसित केली आणि त्यानंतर पन्नासच्या दशकात उद्योगांमधील स्पर्धा तीव्र झाली व उद्योग जास्त स्पर्धात्मक झाले कंपन्यांना एका बाजारामध्ये कार्यरत राहणे टिकणे आणि निभाव लागणे सगळी कडून येणाऱ्या स्पर्धेमुळे अवघड झाले आणि त्यातून आपण अकाउंटिंग ची तिसरी शाखा म्हणजेच मॅनेजमेंट अकाऊंटिंग विकसित केली आणि इथे आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग चे विविध पैलू तसेच फायनान्शिअल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तयार झालेली माहिती धोरणात्मक व्यवस्थापकीय निर्णय घेण्यामध्ये कसे वापरू शकतो याचा अभ्यास करणार आहोत फायनान्शिअल अकाउंटिंग व कॉस्ट अकाऊंटिंग बद्दल माहिती प्रभावीपणे वापरण्यासाठी वापरली जाणारी ही तंत्रे यांना आपण संच म्हणतो म्हणजे ती सर्व तंत्र किंवा तंत्रांचा संच यांचे मिळून अकाउंटिंग चे एक नवीन क्षेत्र निर्माण होते त्यालाच मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग असे म्हणतात फायनान्शिअल अकाउंटिंग मध्ये खूप विस्तारित स्वरूपात जाणार नाही पण आपल्याला फायनान्शिअल अकाउंटिंग म्हणजे काय हे समजले पाहिजे हे एक अकाउंटिंग चे असे क्षेत्र आहे जे उद्योगाच्या एका घटकाची आर्थिक माहिती बाहेरील घटक जसे की स्टॉकहोल्डर सप्लायर बँक नियामक प्राधिकरण आणि इतर कर्ज देणारे घटक यांना माहिती देण्यासाठी वापरले जाते फक्त फायनान्शिअल अकाउंटिंग हे उद्योग कसा चालला आहे उद्योग कसे प्रदर्शन करत आहे उद्योग कसा वागत आहे त्याबद्दल माहिती देण्याचे काम करते बऱ्याच वेळा बाहेरील पैसे उद्योगामध्ये गुंतलेले असतात त्यामुळे गुंतलेले पैसे हे व्यवस्थितपणे वापरले आहेत की नाही आणि त्याबद्दल काही काळजी करायची गोष्ट नाही याची खात्री करून घेणे ही शासनाची सार्वजनिक जबाबदारी आहे त्यामुळे शासनाला या माहितीची गरज आहे कर प्राधिकरणाला पण माहिती हवी असते वित्तीय संस्था ज्यांनी उद्योगासाठी पैसे दिलेले आहेत किंवा जे पैसे द्यायची योजना आखत आहेत त्यांना पण माहितीची आवश्यकता आहे म्हणून त्याचा फक्त अहवाल सादर करण्यासाठी उपयोग होतो फायनान्शिअल अकाउंटिंग मधील तंत्रांचा उपयोग करून धोरणात्मक स्वरूपाचे निर्णय घेता येत नाहीत फायनान्शिअल अकाउंटिंग आपल्याला संबंधित माहिती तयार करण्यासाठी उपयुक्त आहे पण ती माहिती कशी वापरायची हे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये शिकले जाते पूर्वी मी सांगितल्या प्रमाणे कॉस्ट अकाउंटिंग हेसुद्धा फायनान्शिअल अकाउंटिंग प्रमाणे उपयुक्त आणि संबंधित माहिती तयार करण्यासाठी मदत करते पण या माहितीचा उपयोग कसा करावा हे मॅनेजमेंट अकाउंटिंग च्या तंत्रामधून शिकता येईल आणि ते आपण शिकणार आहोत आता कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय ही अकाउंटिंग ची शाखा आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त खर्चा बद्दलची माहिती नोंदविली जाते मोजली जाते आणि सादर केली जाते उत्पादन किंवा सेवा देण्याचे खर्च म्हणजे संसाधनांचे बलिदान रोकडी च्या बाहेर जाण्याने खर्च हे अकाउंटिंग सिस्टीम मध्ये दर्शविले जातात रोकड हे संसाधन आहे तुम्ही जेव्हा तिचे बलिदान करता तेव्हा रोकड बाहेर जाते किंवा भविष्यातील तारखेला रोकड देण्याचे वचन देता तेव्हा ते खर्चाचा भाग होतात जेव्हा तुम्ही कच्च्या मालावर प्रक्रिया करतात किंवा अर्धवट प्रक्रिया करतात तेव्हा तो कच्चामाल दुसऱ्या रुपात येतो आणि पूर्ण उत्पादनाचा उत्पादनाच्या खर्चापैकी काही खर्च यावर होतो कॉस्ट अकाउंटिंग प्राथमिक हेतू म्हणजे खर्च शोधून पक्का करणे याचा निर्णय घेण्यासाठी आणि प्रदर्शनाचे मूल्यांकन करण्यासाठी होय म्हणजे आपण त्या चार उत्पादनासाठी येणारा खर्च काढू शकतो त्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या इनपुट्स किती प्रमाणात असतील हे पाहू शकतो इनपुट्स मर्यादित असतात किंवा पुरेसे नसतात जसे की वीज पुरवठा चोवीस तासांपैकी 18 तास असतो त्यामुळे विज हा मर्यादा आणणारा घटक आहे त्यानंतर आपल्याला या चार पैकी कोणते प्रॉडक्ट उत्पादने जास्तीत जास्त नफा मिळवून देऊ शकतात याचा अभ्यास करावा लागेल जर या चार उत्पादनापैकी पहिली तीन किंवा कोणतीही 3 उत्पादने कमीत कमी खर्चात जास्त नफा मिळवून देत असतील तर आपण विजेचा वापर या तीन उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि जर वीज शिल्लक असेल तर त्या कमी फायदेशीर चौथ्या उत्पादनाच्या निर्मितीसाठी वापर करावा म्हणजे या चार उत्पादनापैकी सर्वात फायदेशीर उत्पादन कोणते आहे दुसरे फायदेशीर उत्पादन कोणते आहे तिसरे फायदेशीर उत्पादन कोणते आहे आणि सर्वात कमी फायदेशीर उत्पादन कोणते आहे हे शोधण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग बऱ्याच वेळी मदत करते हे आपण उत्पादनाच्या निर्मितीसाठी झालेला खर्च आणि उत्पादन मार्केटमध्ये बाजारामध्ये किती किमतीला विकले जाते यावरून आणि या चार उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणारे सर्व इनपुट घटक यावरून ठरवू शकतो हे सर्व शक्य आहे पण यापेक्षा जास्त विश्लेषण आणि उत्पादनाची प्रक्रिया किंवा उत्पादनाचे पुढील विश्लेषण कॉस्ट अकाऊंटिंग मध्ये शक्य नाही कॉस्ट अकाऊंटिंग मध्ये फक्त खर्च बद्दलची माहिती मिळते आणि किंमती बाजारामधून कळतात यापुढील पुढच्या 29 तासांमध्ये मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग या विषयावर लक्ष देण्याची व मॅनेजमेंट अकाऊंट मधील तंत्रे शिकण्याची ची सुरुवात करू हे फक्त व्यवस्थापकांना आवश्यक अशा अकाउंटिंग माहिती वर लक्ष देते प्रत्येक माहिती व्यवस्थापकांना आवश्यक नसते तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करता तुम्ही बॅलन्स शीट तयार करतात तुम्ही कशा तयार करतात प्रॉफिट अँड लॉस मधील सर्व माहिती आवश्यक नसते बॅलन्स शीट मधील सर्व माहिती आवश्यक नसते पण आपल्याला जे काय आवश्यक आहे आपल्याला शोधावे लागेल आणि ते वेगळे करावे लागेल आणि जर तुमच्याकडे हे वेगळे करून धोरणात्मक माहिती शोधायची कला असेल तर तेच आपण वापरू शकतो म्हणून फक्त व्यवस्थापकांना आवश्यक असलेल्या अकाउंटिंग च्या माहितीशी हे संबंधित आहे व्यवस्थापकांना संस्थेची उद्दिष्ट साधण्यासाठी आवश्यक असलेली माहिती ओळखणे मोजणे एकत्र करणे तिचे विश्लेषण करणे तयार करणे त्याचा अर्थ लावणे आणि सादर करणे या प्रक्रियेला मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग म्हणतात म्हणून आता या माहितीपैकी कोणती माहिती फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग मुळे तयार झालेली आहे आणि फायनान्स आणि अकाउंटिंग च्या इतर तंत्रांचा वापर करून तयार केली आहे हे कळते आपल्याला ही माहिती वेगळी करावी लागेल पहिल्यांदा ओळखावे लागेल ती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावी लागेल आणि त्या माहितीचा उपयोग करावा लागेल म्हणजे पहिला भाग म्हणजे संबंधित माहिती ओळखणे व वेगळी करणे आणि दुसरा भाग म्हणजे त्या माहितीचा उपयोग करणे म्हणजे संबंधित माहिती ओळखणे आणि या माहितीचा उपयोग करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टी आपण मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग च्या अंतर्गत शिकणार आहोत सुरुवातीला आपल्याकडे फक्त कॉस्ट अकाऊंटिंग होते त्यामुळे ज्यावेळी आपण उत्पादनाचा खर्च मोजायचं त्यावेळी त्या उत्पादनाला आलेल्या फक्त एकूण खर्च मोजत होतो उदाहरणार्थ आपल्याला पेन तयार करायचा आहे हा पेन तयार करण्यासाठी किती कच्चामाल लागेल किती मजुरी लागेल किती ओवरहेड खर्च लागेल किती पैसे लागतील वितरणाचा खर्च किती येईल मार्केटिंग साठी किती खर्च येईल आपण सर्व खर्च नोंदवले आणि एक ठिकाणी लिहून घेतले तर आपल्याला कळलं ही एक पेन तयार करण्यासाठी रुपये पन्नास इतका खर्च येतो आणि जर तो पेन तयार करण्यासाठी एकूण पन्नास रुपये खर्च येत असेल तर तो पेन किती रुपयात बाजारामध्ये विकला पाहिजे म्हणजे आपल्याला आलेला खर्च हा पेनची बाजारातील विक्री किंमत काढण्यासाठी पायाभूत ठरला आणि आता मॅनेजमेंट अकाऊंट अंतर्गत आपण एक एक पायरी पुढे जाऊ आता आपल्याला फक्त एकच म्हणजे एकूण खर्च काढायचा नाही Refer Slide Time 2437 आपण अकाउंटिंग ची आणखी एक पद्धत वापरतो तिचे नाव डिफरन्सियल अकाउंटिंग आणि त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग वापरतो ह्या दोन मॅनेजमेंट अकाउंटिंग मधील पद्धती आहेत कॉस्ट अकाउंटिंग मधल्या नाहीत ह्या विकसित होत आल्या आहेत ह्या कॉस्ट अकाउंटिंग च्या पद्धती मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे 1950 नंतर अस्तित्वात आल्या म्हणून तुम्ही म्हणू शकता आणि तेव्हा आपण एका पेन तयार करायचा पूर्ण खर्च काढायचा आणि जर एका वेळी हजार पेन तयार केले तर येणारा खर्च काढायचं शिकू लागलो खर्च काय आहे हा पेन तयार करण्यासाठी लागलेल्या वेगळ्या आधारावर आपण पेनची विक्री किंमत ठरवणार आहोत पण मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये शिकलेल्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पेन तयार करण्याचा खर्च कमीत कमी कसा करायचा हे आपण पाहणार आहोत उदाहरणार्थ आपल्याला खर्च कमी कमी करायचा आहे जर आपल्या पेन ची किंमत पन्नास रुपये वरून चाळीस रुपये करायचे असेल तर आपल्याला पेन तयार करण्यासाठी लागणाऱ्या इनपुट पैकी कोणत्या इनपुट्स आवश्यकतेपेक्षा जास्त वापरत आहोत कोणत्या योग्य प्रमाणात वापरत आहोत आणि कोणत्या इनपुट्स आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात वापरत आहोत हे पहावे लागेल म्हणजे ह्या इनपुट आणि वापरात येणाऱ्या संसाधनांचा पेन तयार करताना इष्टतम वापर करणार आहोत म्हणजे कॉस्ट अकाऊंटिंग मध्ये काहीप्रमाणात शिकलेली खर्च कमी करण्याची प्रक्रिया आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये मोठ्या प्रमाणावर शिकणार आहोत जेव्हा आपण पूर्ण कॉस्ट अकाऊंटिंग मधून डिफरन्सियल अकाउंटिंग शिकायला लागलो डिफरन्सियल अकाउंटिंग मध्ये जर आपण पहिले हजार पेन तयार केले तर एका पेन तयार करण्यासाठी येणारा खर्च किती असेल म्हणजे पन्नास रुपये असेल असे शिकलो किंवा पहिले पाचशे तयार करताना येणारा खर्च पन्नास रुपये असेल पण जर तुम्ही बाजारामध्ये विचार करून विस्तार करून 500 ऐवजी 5000 पेन विकू शकला तर एका पेन साठी किती खर्च लागेल सुरवाती चे 500 पेन तयार करण्याचा खर्च जास्त असेल कारण असे त्यांच्या एकूण खर्चामध्ये फिक्सड ओव्हरहेड चा खर्च जोडावा लागेल पण जेव्हा तुम्ही बाजारचा विस्तार करून उत्पादनाची पातळी 500 वरून 5000 किंवा हजार जरी केली तरी तुमचे शून्य ते पाचशे उत्पादनाचा पूर्ण खर्च वसूल होईल कारण सुरुवातीला फक्त पाचशे तयार करत होतो पण जेव्हा तुम्हाला एखाद्या नवीन बाजारामध्ये जाऊन पेनचा खप 500 वरून हजार पेन इतका करायचा असतो त्याला लागणाऱ्या खर्चाला डिफरन्सियल कॉस्ट असे म्हणतात 500 वरून हजार पेन ला लागणारा खर्च हा 0 ते 500 त्याला लागणारा खर्चापेक्षा वेगळा असणार कारण 0 ते 500 तयार करता तेव्हा त्यांना येणारा खर्चामध्ये फिक्सड खर्च वितरण खर्च मार्केटिंग कॉस्ट हे सर्व समाविष्ट असते पण जेव्हा तुम्ही पाचशे ते हजार त्यांच्या खर्चाचा अभ्यास करतात तेव्हा तिथे दोन तीन प्रकारचे खर्च असतात पहिला फिक्स खर्च दुसरा व्हेरिएबल खर्च आणि तिसरा खर्च म्हणजे सेमी व्हेरिएबल खर्च म्हणजे फिक्सड कॉस्ट ही एकाच वेळी येणारा खर्च म्हणजे सण कॉस्ट होय जो की उत्पादनाच्या विशिष्ट पातळीपर्यंत एकदाच येणारा खर्च आहे तो वारंवार येत नाही तुम्ही आता 500 पेन तयार करत आहात पण सध्या उपलब्ध असलेल्या कारखान्याची पेन तयार करण्याची क्षमता ही 2000 आहे म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांचे उत्पादन 500 वरून 1000 पर्यंत वाढवता तेव्हा कारखान्याचे डेप्रिसिएशन खर्चामध्ये पूर्वीच जोडलेले असते ते पुन्हा जोडले जाणार नाही म्हणजे हा डेप्रिसिएशन चा खर्च पुढील 500 पेन उत्पादन वाढल्याने पुन्हा येणार नाही त्यामुळे वाढीव 500 पेनचा वाढीव खर्च कमी होईल म्हणजे फिक्स कॉस्ट सुरुवातीच्या उत्पादन पातळीमध्ये वसूल होईल आणि जर तुम्ही उत्पादन वाढले तर फक्त व्हेरिएबल खर्च म्हणजे कच्चामाल मजुरी आणि इतर ओवर हेड साठी लागणारा प्रत्यक्ष खर्च होईल फिक्स कॉस्ट हा एक प्रत्यक्ष खर्च असून तो सुरुवातीलाच पूर्णपणे झाला आता जर तुम्ही जास्तीचे उत्पादन केले तर तुम्हाला फक्त व्हेरिएबल कॉस्ट चा खर्च येईल त्यामुळे तुमच्या एकूण उत्पादन खर्च कमी होईल आणि इतर लोक जर ते कमी करू शकले नाहीत तर तुमचे उत्पादन जास्तीत जास्त स्पर्धात्मक होईल म्हणजे जेव्हा तुम्ही 1000 पेन चा खर्च काढता तेव्हा त्याला फिक्स कॉस्ट सुरुवातीला आपण 500 ने भागत होतो आता तुम्ही फिक्स कॉस्ट ला 1000 युनिटमध्ये भागत असल्याकारणाने तुमची फिक्स कॉस्ट कमी होईल आणि व्हेरिएबल कॉस्ट नियंत्रणात ठेवता येऊ शकते त्यामुळे तुमचा एकूण खर्च नियंत्रणात येईल आणि जर तुम्ही या खर्चाच्या आधारावर तुमच्या उत्पादनाची किंमत ठरवली तर ती खूप स्पर्धात्मक असणार डिफरन्सियल अकाउंटिंग क्षेत्र मॅनेजमेण्ट अकाऊण्टिंग च्या अंतर्गत पन्नासाव्या दशकांनंतर विकसित झाले आणि आपण तेव्हापासून शिकत आलो जेव्हा सुरुवातीच्या कमी पातळीवर उत्पादन असते तेव्हा पूर्ण खर्च केला जातो आणि जेव्हा उत्पादन 500 ते 1000 1000 ते 1500 1500 ते 2000 नग वाढते तेव्हा येणारा वाढीव खर्च म्हणजेच डिफरन्सिरीयल कॉस्ट होय म्हणजे एकूण खर्च काढण्याची ही पद्धत एकदम धोरणात्मक प्रकारची आहे आणि यामध्ये उत्पादनाच्या वेगवेगळया पातळीला वेगवेगळया टप्प्यांमध्ये तयार झालेल्या उत्पादनांचे खर्च काढतात त्यानंतर आपण एक नवे असे पूर्णपणे मॅनेजमेंट अकाऊंटिंग मध्ये येणारे क्षेत्र म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग विकसित केले पण जेव्हा तुम्ही एखाद्या अशा उत्पादनाचा खर्च काढत असता ज्यामध्ये वेगवेगळे विभाग त्या उत्पादनाच्या तयार करण्या मध्ये भागीदार असतात तेव्हा आपण उत्पादनाचा एकूण खर्च काढतो आपल्याला प्रत्येक विभागाचे या उत्पादनाच्या तयार करण्यामध्ये येणारा खर्चाचा किती वाटा आहे हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग अंतर्गत वेगवेगळे विभाग हे युनिट्स आणि सब युनिट्स मध्ये विभागलेले असून ते उत्पादनाच्या निर्मिती मध्ये आपले योगदान देतात आपल्या प्रत्येक युनिटला स्वतंत्र रेस्पोंसिबिलिटी सेंटर म्हणू लागलो आणि त्या स्वतंत्र रेस्पोंसिबिलिटी सेंटरला उत्पादनाचा काही भाग तयार करण्याची सुस्पष्ट जबाबदारी देण्यात आली पुढचा भाग तू तयार करशील तुझे काम कच्चा माल मागवण्याचे तुझे काम फाईल देण्याचे तुझे काम माल कारखान्यापासून बाजारापर्यंत न्यायचे म्हणजे तुम्ही जेव्हा कंपनीला उत्पादनाच्या खर्चानुसार आणि खर्चा मधल्या वाटा यानुसार विविध केंद्रांमध्ये विभाजीत केले तेव्हा ते युनिट्स आणि विभाग यांना रेस्पोंसिबिलिटी सेंटर असे म्हणू लागलात आज आपण काय करतोय आणि काय केले कारण त्यामुळे आपण एकूण खर्च मधील प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी सेंटरचा युनिटचा सब युनिटचा वाटा किती हे सहज काढू लागलो जर एखादे युनिट त्यांना नेमून दिलेल्या बजेट पेक्षा जास्त खर्च करेल तेव्हा एकूण खर्चामध्ये झालेल्या वाढीला त्या त्या युनिटला जबाबदार धरण्यात येईल आणि भविष्यात असे होऊ नये याबद्दल त्या युनिटला इशारा देण्यात येईल त्यामुळे खर्चावर झालेले वाढीला जबाबदार असणारे युनिट आपल्याला सहजपणे शोधून काढता येईल आणि कशाप्रकारे या युनिटचा खर्च नियंत्रणात ठेवता येईल जेणेकरून उत्पादनाचा एकूण खर्च नियंत्रणात ठेवता येईल रेस्पोंसिबिलिटी अकाउंटिंग आणि रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग कसे काम करते रेस्पोंसिबिलिटी सेंटरचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि इतर मॅनेजमेंट अकाऊंट इंची तंत्रे यावर मी तुमच्याशी चर्चा पुढच्या वर्गात करेन आज इथेच थांबतो आणि पुढची मॅनेजमेंट अकाऊंटिंगची तंत्रे याबद्दलची चर्चा पुढच्या वर्गात करू